तर या x3 xC3 च्या किमती वरून आपण सर्व किमती ची गणना करूया जसे या दोन पद्धती आपण वापरलेली भार प्रवाहाची आणि आणि शंट कॅपॅसिटर काही उदाहरणे मी दिली आणि आणि हे एक तिसरे सुद्धाखूप साधी गोष्ट तर सपाट विद्युत दाबाची सुरुवात या प्रकरणात आपण सर्व विद्युत दाब साठी सारखीच गोष्ट घेत आहोत ती 1∠0° तर सुरुवातीला हे सपाट विद्युत दाबाची सुरुवात होते या सर्व गोष्टी सुरुवातीला मालिका कॅपॅसिटर ची गणना केली गेली तर i2 बरोबर 0 004 j 0 003 प्रत्येक एकक आता हे तुम्हाला समजले i3 बरोबर 0 005 j 0 004 प्रत्येक एकक आणि i4 बरोबर 0 006 j 0 004 प्रत्येक एकक आता अशा प्रकारे I1 बरोबर i1 i2 i3 जर तुम्ही गणना केली तर ते 0 25° मिळेल I2 बरोबर i3 i4 जर तुम्ही तसे केलेत तर ते 0 03° बनेल आणि I3 बरोबर i4 प्रत्यक्षात 0 69° बनेल बरोबर आता पुढे तुमची V2 ची गणना तर V2 बरोबर V1 I1 Z1 सारखेच हा V1 एवढा 1∠0° ठेवूया I1 ची किंमत तुम्ही पर्यायी ठेवा आणि तुमच्या Z1 ची किंमत सुद्धा पर्यायी ठेवा आणि सोडवा तर तुम्हाला V3 बरोबर 0 36° प्रत्येक एकक मिळेल तर याच बरोबर V4 बरोबर V3 I3 Z3 आधीच्या प्रमाणेच पहिल्यांदा तुम्हाला तुमचा V3 हा मिळाला V2 आपल्याला हा मिळाला V3 या बरोबर तुम्ही पर्यायी ठेवल्यानंतर तुम्हाला हे मिळेल आणि V4 सुद्धा तुम्ही पर्यायी ठेवा I3 आणि Z3 बरोबर कारण Z हा इथे कमी होत आहे हा 1 तर या V4 प्रकरणात तुम्ही फक्त हे करा आणि सोडवा तुम्ही सर्व गणना करा आणि सोडवा तुम्हाला V4 बरोबर शेवटी 0 76° मिळेल हे तुमचे पहिल्या पुनरावृत्ती नंतरचे पहिल्या पुनरावृत्ती नंतर आता दूसरी पुनरावृत्ती ची सुरुवात इथे ही दुसरी पुनरावृत्ती तर या नवीन विद्युत दाबा बरोबर आपणi2 i3 i4 ची गणना करूया तर तुम्ही फक्त या सर्व गोष्टी PL jPLV यात पर्यायी ठेवा हे सूत्र तुम्ही मांडा तुम्हाला 0 00406 j 0 003035 की किंमत मिळेल त्याच प्रमाणे i3 बरोबर सारखीच गोष्ट भागिले तुमचा V3 जे काही तिथे असेल तुम्हाला 0 0051928 j 0 004101 मिळेल आणि त्याच प्रमाणे तुम्ही i4 ची गणना करा तर जर i4 ची तुम्ही गणना केली हे तुम्ही घेऊ नका हे इथे 0 91° बरोबर तर अशाप्रकारे लहान i2 आणि दुसरी पुनरावृत्ती तुम्हाला मिळाली दुसऱ्या पुनरावृत्ती चे प्रमुख I1 गणना करा तर तुम्हाला 0 78 ° मिळेल त्याच प्रमाणे प्रमुख I2 तुम्हाला लहान i3 i4 मिळेल म्हणजेच 0 0115228 j 0 008198 तर हा 0 43° एवढा येतो त्याचप्रमाणे I3 बरोबर i4 तर ही i4 सारखीच किंमत ही किंमत म्हणून तुम्ही V2 ही गणना करा बरोबर तुम्ही सर्व I1 V1 Z1च्या किमती ठेवा तुम्हाला V2 हा बरोबर 0 084 ° मिळेल त्याच प्रमाणे V3 बरोबर V2 I2Z2 हा V2 इथे ठेवा आणि हा I2 आणि Z2 ची किंमत इथे ठेवा आणि सोडवा तुम्हाला V3 बरोबर शेवटी 0 36 ° मिळेल आणि हा तुमचा याचा तुम्ही काय म्हणता वास्तविक भाग आणि हा काल्पनिक भाग तर V4 बरोबर V3 I3Z3 Z3 ची किंमत इथे कमी होत आहे कारण मालिका कॅपॅसिटर मुळे जर तुम्ही हे सोडवले आणि केलेत तर V4 हा 0 79 ° प्रत्येक एकक बनेल आता हे दुसर्या पुनरावृत्ती नंतर दुसऱ्या पुनरावृत्ती नंतर मालिका कॅपॅसिटर मुळे हा विद्युतदाब मालिका कॅपॅसिटर नसताना म्हणजेच एकदम पहिला भार प्रवाह अभ्यासात पहिल्या पद्धतीत ही किंमत पुन्हा लिहितो ही 0 98578 इथेसुद्धा 0 98578 दिसत आहे जवळजवळ विद्युत दाबात काहीही फरक नाही ही जरी येथे कोन बदलत नाही इथे 0 त्याचप्रमाणे हे एक 0 9659 जवळजवळ बदलत नाही हे बदललेले नाही बरोबर आणि जर तुम्ही हे 0 95137 पाहिले परंतु हे 0 95431 परंतु इथे हे इथे सुधारले आहे हे137 म्हणजेच 431 विद्युत दाब मध्ये सुधारणा झाली आहे कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की तुम्ही इथे मालिका कॅपॅसिटर जोडलेला आहे तर विद्युतदाब मध्ये इथे सुधारणा होईल परंतु इथे त्यावर काहीही परिणाम होणार नाही बरोबर विद्युत दाबात काहीही बदल होणार नाही प्रत्यक्षात ते सारखेच राहील तर मी असे सुचवेन की तुम्ही पहिल्या शाखेसाठी कॅपॅसिटर च्या सारख्याच किमती ठेवा आणि कृपया हे बघण्याचा प्रयत्न करा कि तुम्ही त्याला काय म्हणणार विद्युतदाब V2 V3V4 बरोबर काय होत आहे तुम्हाला सापडेल की मालिका कॅपॅसिटर नसताना तुम्हाला इथे इथे इथे विद्युत दाबात सुधारणा झालेली दिसेल बरोबर सर्व विद्युत दाबात सुधारणा झालेली असेल तर हे तुम्ही काय म्हणता तुमचा मालिका कॅपॅसिटर यावरून आता मी पुन्हा येईल की आपण शंट कॅपॅसिटर बद्दल काही त्याच्या वापराबद्दल स्पष्टीकरण देण्याबद्दल फक्त धीर धरा धीर धरा या गोष्टींच्या पूर्वी हे काही मुद्दे आहेत हे मुद्दे आहेत तर पहिली गोष्ट ही की शंट कॅपॅसिटर चे आर्थिक समर्थन येथे आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया जरी या सर्व बाबी वर्गात सोडवणे शक्य नसले तरी आपल्याकडे काही युक्ती आहेत पहिली गोष्ट म्हणजे प्रकाशन उत्पादन क्षमता म्हणजे वास्तविक काय होते तुम्हाला असे वाटते की मी फक्त तुम्हाला सांगत आहे फक्त ऐका की समजा निर्मितीत समजा ऊर्जा प्रकल्प समकालीन निर्मितीत तर ऊर्जा निर्मितीत वास्तविक ऊर्जा त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया शील ऊर्जा सुद्धा गरजेची आहे वास्तविक त्याचा दर इथे मेगा च्या दृष्टीने जो कोणता शंट कॅपॅसिटर तुम्ही वितरणाच्या बाजूने लावणार याचा अर्थ तुम्ही वास्तविक त्याची भरपाई करत आहात किलो VAr किंवा मेगा VAr जे काही असेल त्याचा अर्थ तुमचे जाळे तेवढे रेखाटत नाही की भरपाई देत नाही ते प्रत्यक्षात स्त्रोतातून कोणतीही प्रतिक्रिया शील ऊर्जा काढत नाही तर जर मी असे समजले तर काय होईल हे जाहीर उत्पादन क्षमता असे सांगत आहे त्याचा अर्थ त्या उत्पादनाच्या बाजूला मला हवे आहे पुरवठा नाही तर संपूर्ण भारताची प्रतिक्रिया शील ऊर्जा कारण काहीतरी तुम्ही भरपाई देत आहात तर नैसर्गिक दृष्ट्या पुरवठा MVA पुरवठा क्षमता बाबतीत तो MVA जाहीर होईल कारण पुरवठ्याला कॅपॅसिटर च्या शिवाय भरपाईच्या तुलनेत कमी MVA ची गरज आहे तर त्यामुळे प्रत्यक्षात त्याला जाहीर उत्पादनक्षमता असे म्हणतात दुसरी गोष्ट सोडलेली प्रसारण क्षमता ही युक्तीसोडलेली प्रसारण क्षमता म्हणजे प्रसारण रेषेवर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वाहक असतात आणि प्रत्येक वाहक औष्णिक क्षमता म्हणजेच जास्तीत जास्त प्रवाह वाहून नेण्याची क्षमता किंवा जास्तीत जास्त तापमानातील वाढ तर जेव्हा केव्हा तुम्ही कॅपॅसिटर ठेवणार त्याचा अर्थ प्रवाहाच्या प्रतिक्रिया शीला घटकाची काही प्रमाणात भरपाई होत आहे म्हणजेच प्रवाहाचे प्रसारणाच्या बाजूचे परिमाण कमी होत आहे याचा अर्थ म्हणजे दुसऱ्या बाजूने प्रत्यक्षात ती प्रसारण रेषा किंवा प्रसारणाचे जाळे यावर शंट कॅपॅसिटर नसताना च्या तुलनेत कमी भार येत आहे तर त्यामुळे सोडलेली प्रसारण क्षमता म्हणजेच प्रत्यक्षात हे त्या जाळ्या वरील भार किंवा प्रसारण रेषेची जास्तीत जास्त प्रवाह वाहून नेण्याची क्षमता जी काही असेल ती कमी प्रमाणात मला म्हणायचे त्याच्या तुलनेत कमी प्रवाह वाहून नेईल याचाच अर्थ प्रसारण रेषेवर नंतर अधिक नंतर भार येईल कारण ते शंट कॅपॅसिटर मुळे प्रसारण रेषेतील प्रवाहाचा कमी प्रमाणात प्रतिक्रिया शील घटक वाहून नेईल आत्ता तिसरी गोष्ट उपकेंद्राची सोडलेली वितरण क्षमता तर मी तुम्हाला सांगितले की वितरण प्रणाली मध्ये जसे लवकरात लवकर तुम्ही प्रतिक्रिया शील ऊर्जा जोडणार शंट कॅपॅसिटर चे समर्थन करण्यासाठी तर काय होईल ते उपकेंद्र आणि ते कमी प्रतिक्रिया शील ऊर्जा खेचेल म्हणून जर हे असे असेल तर हे उपकेंद्राची सोडलेली वितरण क्षमता आहे याचा अर्थ वरवर पाहता जशी काय उपकेंद्राची क्षमता वाढलेली आहे कारण वितरण प्रणालीत उपकेंद्र ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे आणि कॅपॅसिटर नसल्यामुळे जो काही ट्रान्सफॉर्मर शंट कॅपॅसिटर मुळे प्रवाह kVA जास्त प्रवाह देत आहे तो kVA पुरवठा कमी होईल कारण शंट कॅपॅसिटर मुळे संपूर्ण वास्तविक ऊर्जा तशीच राहील कारण आपण कोणतेही वास्तविक ऊर्जा साधन जसे वितरण उत्पादन जोडलेले नाही परंतु प्रतिक्रिया शील ऊर्जा तर त्यामुळे उपकेंद्राची वितरण क्षमता सोडली जाईल कारण ट्रांसफार्मर चा भार कमी असेल कारण तो कमी प्रतिक्रिया शील ऊर्जेचा पुरवठा करेल कारण तुमच्याकडे वितरण बाजूला शंट कॅपॅसिटर आहे आता अधिक फायदा हा कमी झालेली ऊर्जा घट नैसर्गिकरित्या I2r घट कमी होईल आणि कधीकधी मी एक इंग्रजी यमक प्रकार बनवतो की ऊर्जा ही वीज गुणिले तास जो काही विज घट असेल गुणिले वेळ तर ही तुमची ऊर्जा घट तर नैसर्गिकरित्या जसे I2r घट कमी होत आहे म्हणजेच मुळात ऊर्जा घट कमी होत आहे कारण प्रणाली ही 24 तास चालू आहे त्यामुळे विद्युत दाब घट कमी होते आणि परिणामी विद्युत दाब नियमन मध्ये सुधारणा होते नैसर्गिकरित्या जर तुमचा विद्युतदाब हा शंट कॅपॅसिटर मुळे असेल तर प्रवाहाचा प्रतिक्रिया शील घटक कमी होतो म्हणून त्या रेषेवर सुद्धा विद्युत दाब घट कमी होईल म्हणून विद्युत दाब जुळणार नाही जेव्हा विद्युत दाब सुधारेल तर नैसर्गिकरित्या विद्युत दाब नियमन सुद्धा चांगले होईल तर दुसरी गोष्ट फिडर ची सोडलेली क्षमता ही प्रसाराच्या प्रणालीच्या सोडलेल्या क्षमते सारखी आता इथे ही वितरणाची बाजू आणि ही प्रसारणाची बाजू अर्थ सारखाच आहे म्हणजेच तुमची वितरण रेषा किंवा वितरण फिडर कारण शंट कॅपॅसिटर मुळे प्रवाहाचा प्रतिक्रिया शील घटक कमी होईल म्हणून प्रवाहची वाहून नेण्याची क्षमता वाढेल या अर्थाने तुम्ही अधिक भार जोडू शकता कारण शंट कॅपॅसिटर मुळे परिमाणानुसार तो कमी प्रवाह खेचेल आणि हे मी तुम्हाला सांगितले आहे की प्रणाली सुधारणेमुळे किंवा या सर्व कारणास्तव विस्तारामुळे भांडवली खर्च पुढे ढकलणे किंवा काढणे आणि विद्युत दाब सुधारणेमुळे महसूल वाढतो कारण विद्युतदाब मुळे जवळजवळ ऊर्जेचा वापर सुधारला जातो तर ही गोष्ट वाढल्यामुळे नैसर्गिकरित्या महसूल वाढतो परंतु मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की अभियंता म्हणून वितरण प्रत्यक्षात आपण काय पाहत आहात आपण किती गुंतवणूक करीत आहात आणि खरोखर किती महसूल मिळवला किंवा गोळा केला गेला ते पहा तर गोष्टीचा फरक म्हणजे जे काही होईल ते मिळकत किंवा तोटा समजा जर आपण उपयोगीता असाल तर आपण किती ऊर्जा निर्माण केली आहे ते समजू शकता की आपल्याकडे किती ऊर्जा निर्माण केली जाते आणि आपण ग्राहकांकडून किती पैसे जमा केले आहेत जर तुम्ही पाहिले की हा फरक अधिक येतो याचा अर्थ असा की आपण मिळवत आहात आणि आपण ते नकारात्मक म्हणता म्हणजे आपण ज्याला ते काय म्हणतात ते पराभूत करता म्हणून अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आपण किती पैसे कमावले यावर आपण किती गुंतवणूक केली आहे तर इथे सुद्धा सारखीच गोष्ट किती ऊर्जा उत्पन्न झाली आहे आणि किती महसूल जमला आहे कारण सर्वकाही पैशांच्या बाबतीत आहे त्यामुळे त्या वितरणाच्या बाजूला तुमच्याकडे हजारो बहुतेक 11 kV फिडर आहेत आणि बारीक सारीक पणे भारतात आणि इतर अनेक देशात हे 11kV फिडर तर मोठ्या प्रमाणात विजेचे नुकसान होईल विशेषतः वितरणाच्या बाजूने I वर्ग r घट होईल तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्हीही नुकसान उपलब्ध आहेत परंतु आपल्याला येथे फक्त तांत्रिक नुकसानाची चिंता आहे तर या काही गोष्टी परंतु तुम्हाला वितरण प्रणालीची योग्य रचना करायला हवी आता हे वितरण भाग बंद करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण वेगळ्या विषयावर जाऊ एक गोष्ट म्हणजे आपण जे काही पाहता समजा तुमच्याकडे अशा प्रकारचे वितरण जाळे आहे बरोबर वितरणाच्या बाजूने सांकेतिक शब्द लिहिणे हे काही अवघड नाही हे अगदी सोपे आहे तर समजा तुमच्याकडे अशा प्रकारचे जाळे आहे जे मी घेतलेल्या जाळ्याच्या स्पष्ट हेतूसाठी मी काही पार्श्व शाखा घेत नाही आणि समजा नोड अंक हे तुमचे उपकेंद्र उपकेंद्र म्हणजे मी तुम्हाला सांगितले आहे हे जाळेपासून घेतलेले आहे आणि ही बाजू मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ही बाजू कदाचित तुम्ही या बाजूला असाल मला म्हणायचे आहे की उच्च दाब असलेली बाजू कदाचित 33 कदाचित66 कदाचित 132कदाचित 220 सुद्धा परंतु शेवटी ते या बाजूला उतरत आहे ते 11kV तर समजा हे उपकेंद्र हा नोड 1नोड 2नोड 3नोड 4नोड 5नोड 6नोड 7नोड 8नोड 9 आणि म्हणूया नोड 10 नोड 11 12 आणि हा नोड तेरावा सगळीकडे भार आहे जरी मी दाखवलेले नाही तरी सगळीकडे भार आहे बरोबर सगळीकडे भार हा आहे आता मला काय म्हणायचे आहे तर मुळात 3 प्रकारचे भार आहेत किंवा संमिश्र प्रकारचे भाग उपलब्ध आहेत एक स्थिर ऊर्जा एक स्थिर प्रवाह आणि दुसरे स्थिर प्रति बाधा तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्ही ई मेल वर स्थिर ऊर्जा भार चे एक किंवा दोन उदाहरण लिहा कमीत कमी स्थिर प्रवाह भार चे एक उदाहरण द्या आणि स्थिर प्रतिबाधा भार चे एक उदाहरण द्या मी स्थिर प्रति बाधा इथे सांगेन तर आपल्याकडे काही असल्यास आपण मला सांगू शकता तर मुळात काय झालंय हा कॅपॅसिटर प्रत्यक्षात स्थिर प्रतिबाधा साधन तर हे तुम्ही काय म्हणाल तुमच्या प्रणालीची वारंवारता त्याला जोडलेले आहे जर हे 50 Hz किंवा 60 Hz तर ती वारंवारता बदलत नाही बरोबर हे नाम मात्र वारंवार तिच्या आसपास आहे परंतु कधीकधी 50 पेक्षा कमी कधी 50 पेक्षा थोडेसे जास्त तर याचा अर्थ हे मुळात स्थिर प्रतिबाधा प्रकार कारण शंट कॅपॅसिटर ची प्रतिक्रिया स्थिर राहील तर या प्रकरणात काय होईल समजा तुम्हाला कॅपॅसिटर विकत घ्यायचा आहे तर निर्माता आपल्याला 5 मेगा VAr कॅपॅसिटर देईल आणि सांगेल मात्र विद्युत दाब म्हणजे समजा हे 33 kV लिहिलेले आहे हे नाम मात्र विद्युत् दाब तर हे जर मी 33 kV किंवा 11 kV जे काही आहे काही फरक पडत नाही तर हे मेगा VAr देईल हे kV असेल जर तुम्ही हे प्रत्येक एकक रूपांतर केले तर मुळात 5 मेगा VAr तेथे असेल तर मी म्हणेल 33 kV किंवा 11 kV जे काहीअसेल ज्याप्रकारे तुम्ही लिहिणार निर्माता तुम्हाला ते देईल याचा अर्थ जर विद्युतदाब पातळी त्यावेळी दर ती 33 kV तर नंतर फक्त 5 मेगा VAr सोडली जाईल जर ती 33 kV पेक्षा जास्त असेल तर 5 पेक्षा जास्त सोडले जाईल जर ती 33 kV पेक्षा कमी असेल तर 5 पेक्षा कमी सोडले जाईल तर मुळात हे स्थिर प्रती बाधा साधन शंट कॅपॅसिटर हे स्थिर प्रती बाधा साधन म्हणजे समजा निर्मात्याने कशाचे तरी सुरुवातीचे मूल्य दिलेले आहे जसे QC0 म्हणून तुमचा प्रत्यक्षात Q हा QC0V2 असेल याचा अर्थ हा तुमचा नोड आहे जिथे विद्युतदाब आहे आणि हे जिथे तुम्ही कॅपॅसिटर जोडलेला आहे हा QC तर हा QC विद्युतदाब आहे म्हणून जिथे हा जोडलेला आहे फक्त त्या बिंदूचा विद्युतदाब QC0V2 असेल हा V2 ला समांतर का येतो मी तुम्हाला हे 3 4 ओळीचे समीकरण विचारेल आणि बघा कोणत्या पुस्तकात हे आहे मी हे करणार नाही तुम्ही ते लिहायचे आहे जसे आधीच्या ऊर्जा प्रणाली विश्लेषण अभ्यासक्रम ज्यांनी घेतला होता तसे मी अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि अनेक जणांनी त्या सोडवल्या आहेत या 3 4 ओळी मी पुस्तक नमूद करणार नाही कोणते पुस्तक आहे नंतर तुम्ही प्रत्येक पुस्तक शोधणार आहातयोग्य तुम्हाला आढळेल परंतु हे तुम्हाला समजले की हा V2 याचा अर्थ प्रत्येक एकक V हा प्रत्येक QC0 सुद्धा प्रत्येक एकक हे प्रत्येक असले तरीही काही फरक पडत नाही किंवा जरी किलो VAr मेगा VAr तरी काही फरक पडत नाही हा V सुद्धा हा आहे तर गोष्टी कशा होतील उदाहरणार्थ समजा V बरोबर मोड mod V बरोबर 1 0 प्रत्येक एकक म्हणजेच जर हे11 kV किंवा 33kV तर हे1 प्रत्येकी एकक म्हणजे 11 किंवा 33 याचा अर्थ तुमचा Q बरोबरQC0 म्हणजेअचूक ऊर्जा सोडली जाईल परंतु जर असे नसेलसमजा मोड V मोड बरोबर ठराविक नोड जवळ मोड V बरोबर 0 95 प्रत्येकी एकक म्हणजे तुमचा Q बरोबर QC00 952 प्रत्येक एकक म्हणजे समजाउदाहरणार्थ जर 5 मेगाVAr नंतर तुम्ही जर घेतले 0 952 माझ्याकडे गणना यंत्र नाही हे किती येईल तुम्ही गणना करा त्याप्रमाणात ते येईल किंवा तुम्ही काय म्हणाल तेवढे सोडावे लागेल याचा अर्थ उदाहरणार्थ समजा हे 0 86 किंवा 86 बनेल म्हणजे हे 5MVAr नंतर 0 865 तर याचा अर्थ 4 3 MVAr एवढे 5 ऐवजीसोडण्यात येईल कारण कॅपॅसिटर प्रत्यक्षात हा स्थिर प्रति बाधा प्रकारचा भार आहे म्हणजेच जे काही उदाहरण तुम्ही घेतले आपण त्याला कॅपॅसिटर जोडलेला होता किंवा 400 किलो VAr तर याचा अर्थ असा नाही की हा सोडतो आहे कारण तेथून मी सर्वकाही ही स्थिर ऊर्जा मानले आहे म्हणूनच मी सर्वकाही घेतले आहे जर मी कॅपॅसिटर चा स्थिर प्रति बाधा आणि इतर भार घटक घेण्याचा प्रयत्न केला तर हे वर्गात शिकवण्याच्या हेतूने अवघड होईल म्हणून तुमच्या निर्मात्याचा दर जर असा असेल परंतु प्रत्यक्षात ते कमी सोडेन परंतु जर विद्युतदाब त्यापेक्षा वाढत गेला जर तुम्ही म्हणालात विद्युतदाब 1 01 गेला असे होऊ शकते त्याचा काहीही फरक पडणार नाही तर या प्रकरणात हे थोड्या जास्त प्रमाणात सोडेल परंतु सामान्य प्रकरणात ते कमी असेल तर जे काही 5 MVAr तुम्ही विचार केला आहे ते तुम्हाला देईल तर म्हणून तुम्हाला कॅपॅसिटर हा स्थिर प्रति बाधा भार असे वागवून अचूक विश्लेषण हवे तर ही गोष्ट की तुम्ही हा स्थिर प्रति बाधा भार का लिहिला आहे मला वाटते हे 1 2 3 4 5 ओळींचे 5 किंवा 6 गणिताचे समीकरण जर तुम्ही हे लहान समीकरण लिहिले तर तुम्हाला हे मिळेल की तुम्हाला एक गोष्ट मिळाली तुम्ही त्याला काय म्हणाल तुमच्या शंट कॅपॅसिटर साठी आता दुसरी गोष्ट जरी DG च्या पलीकडे असेल तरीदेखील मी सांगितली आहे वितरण निर्मिती कमीत कमी मी जी संकल्पना सांगितली आहे परंतु आम्ही चर्चा करणार नाही दुसरी गोष्ट तेथे अनेक तुमच्याकडे तेरा नोड आहेत परंतु तुम्हाला शोधायचे आहे की प्रत्यक्षात कोणता नोड कॅपॅसिटर लावण्यासाठी सर्वोत्कृष्ट स्थान देतो परंतु तुमच्याकडे भार प्रवाहाचा सांकेतिक समजा तुमच्याकडे प्रणालीच्या भार प्रवाह सांकेतिक आहे तर तुम्हाला काही खास शोधायचे आहे तुम्हाला शंट कॅपॅसिटर चे सर्वोत्कृष्ट स्थान किंवा आपला DG शोधण्याचे अनेक मार्ग माहिती आहेत परंतु मी तुम्हाला इथे ते सांगेल फक्त ती साधी गोष्ट समजावेल समजा सर्वोत्कृष्ट नोड प्रत्यक्षात चांगला निकाल देणारा नोड जर हा एकच कॅपॅसिटर ठेवल्यामुळे असेल तर त्यामुळे काही समस्या नाही उदाहरणार्थ समजा तुम्ही नोड 2 विचारात घेतला आपण काय करू शकतो समजा मी फक्त एक आलेख ठेवत आहे समजा ही तुमची ही बाजू आणि मी कॅपॅसिटर नोड 2 ला जोडत आहे तर या बाजूला QC2बरोबर आणि या बाजूला संपूर्ण ऊर्जा घट ही PLoss तुम्ही काय करू शकता समजा तुम्ही मी हे इथे जोडत आहे परंतु समजा कॅपॅसिटर हा QC2 जोडलेला आहे तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही नोड 2 च्या इथे आहात तुमचा PL2j कारण मी कॅपॅसिटर QC2भार प्रवाह मध्ये जोडत आहे तुम्ही फक्त QC ची किंमत वाढवायची आहे समजा QC2 10 20 असे तुम्ही वाढवत जा आणि या बाजूला तुमचा QC2 वाढत जाईल तर तुम्हाला काय मिळेल तुम्हाला अशा प्रकारचा आलेख मिळेल आणि ही तुमच्या कॅपॅसिटर ची कमीत कमी घट आणि ही QC ची सर्वोत्कृष्ट किंमत त्याचप्रमाणे हा कॅपॅसिटर नोड 2 वरून काढला परंतु एकावेळी एकच काढा फक्त एक आणि त्याच वेळी नोड 3 ला दुसरा कॅपॅसिटर जोडा आणि पुन्हा आणि पुन्हा जर तुम्ही आलेख काढलात कुठेतरी तो सुरू होईल आणि आपल्याला वाढ आणि नंतर तो खाली जाईल अशाप्रकारे घरी प्रत्येक वेळी तुम्हाला आलेख काढण्याची गरज नाही तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला फक्त बघायचे आहे की जेव्हा तुम्ही सांकेतिक लिहिणार तर प्रत्यक्षात तुम्हाला बघायचे आहे की घट कमी होत आहे तर मला म्हणायचे आहे हा पहिला मुद्दा हा दुसरा हा तिसरा जर तुम्ही प्रवाह वजा आधीचा यांचा फरक घेतलात तर तो नकारात्मक येईल तर जोपर्यंत हा फरक नकारात्मक आहे हे कमी होत राहील जसे हा सकारात्मक होईल तर पहिल्या मुद्द्यावर थांबायचे आणि त्याला QC2 ची किंमत म्हणायचे आणि ही ती घट अशाप्रकारे प्रत्येकासाठी एकाच वेळी तुम्हाला सगळ्यांमध्ये सगळ्यात कमी घट आणि त्यासोबत कॅपॅसिटर ची किंमत किलो VAr कोण देतो हे शोधायचे आहे हे प्रत्यक्षात तुमचे किलो वॅट तुम्हाला शोधायचे आहे कोणती एका कॅपॅसिटर ची उत्तम किंमत आहे जर ती 2 किंवा 3 कॅपॅसिटर ची असेल तर तुम्हाला ऑप्टिमायझेशन तंत्र वापरावे लागेल जे आवाक्याबाहेर आहे याचा अर्थ असा होत नाही की शेवटी नोडला सर्वात योग्य स्थान काही ठिकाणी ते अधिक असेल जे आपल्याला त्यास सर्वात कमीत कमी ऊर्जा म्हणायला पाहिजे पर्यंत त्याच वेळी आपल्याला हे विचारात घ्यायला हवे तुम्ही त्याला काय म्हणाल विद्युत दाब सुधारणा ती सुद्धा तेथे असेल तर या गोष्टी जर आपण 2 किंवा 3 कॅपॅसिटर चे उच्चांक घेतले तर त्या गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत परंतुहे असे आहे जे कॅपॅसिटर ऑप्टिमायझेशन विश्लेषक तंत्राचे निराकरण करू शकते पण ज्या मार्गाने मी तुम्हाला सांगितले की भार प्रवाह साठी सांकेतिक मिळवणे हे सोपे आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सांकेतिक शब्द लिहावे लागतील परंतु मी तुम्हाला सांगतो जे बी टेक प्रकल्प करत आहेत किंवा जरी मास्टर प्रकल्प सुद्धा खूप जण याप्रकारे भारप्रवाह करतात आणि इतर गोष्टी तर तुम्हाला याची खूप मदत होईल तरी यासहमला माहित नाही हे कि प्रणालीमध्ये कॅपॅसिटर चा अनु प्रयोगाबद्दल मी काही चुकले आहे की नाही परंतु यासह हे आपण नवीन विषयावर जाऊ तर कपॅसिटर ही गोष्टआता संपली आहे आपल्याला चांगली असाइनमेंट समस्या दिली जाईल आणि ती सोडवणे हे तुमचे काम आहे आणि तुम्हाला ते सोडवायचे आहे तर यासह वितरण प्रणालीतील कॅपॅसिटर चा अनु प्रयोगाबद्दल सर्वकाही मी घेतले आहे यानंतर आपण भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण धड्यावर जाऊ मी अपेक्षा करतो हे भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण हे फक्त समजण्याचा प्रयत्न करा मी यावर खूप हळू जात आहे कारण येथे नियंत्रण प्रणाली येणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी नियंत्रण प्रणाली शिकलेली आहे आणि दुसरी गोष्ट जागेचे विश्लेषण आणि तुम्ही पहाल की गोष्टी सोप्या आहेत परंतु तुम्हाला हे बघायचे आहे की तुम्हाला सगळे समजत आहे तर त्यावर वळण्याआधी मला सांगायचे आहे की ऊर्जा प्रणाली किंवा आपण येथे म्हणून आपण लिहिले आहे विद्युत ऊर्जा प्रणाली सारखेच सामान्यतः तुम्हाला असे दिसून येईल की भार सतत बदलत आहे बरोबर चढ उतार प्रत्येक वेळी काही भार चालू आहेत काही भार बंद आहेत हे सतत बदलत आहे कधीकधी पूर्ण दिवसपरंतु तुम्ही विचार केला तुम्हाला तुमच्या त्या गोष्टी माहिती आहेत ज्यामुळे भार बदल होईल परंतु हे सर्व वेळी होत असते समजा घरी स्विच कधीकधी आपण चालू करतो नंतर बंद करतो किंवा कारखान्यात सुद्धा उच्च तासांना बंद करतो आणि भार सुद्धा बंद करतो तर अशावेळी तुम्ही तेथे शोधू शकाल कि भार प्रवाह चे अभ्यास असल्यास तेथे आढळून आले की विद्युत ऊर्जा प्रणाली विश्लेषण अभ्यासक्रमात डी कप्पल भार प्रवाह मध्येभार प्रवाहाने जर तुमची वास्तविक ऊर्जा बदलली तर नंतर तुमचा विद्युत दाब कोन बदलतो आणि ते बस विद्युत दाब परिमाण सोडते मला म्हणायचे आहे जवळजवळ काही फरक पडत नाही आणि विद्युत दाबात कोन बदलतो म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलते ती f किंवा आता तुम्ही घ्या आणि त्याचबरोबर जर प्रतिक्रिया शील उर्जा बदलली तर विद्युत दाब परिमाण वर फरक पडेल परंतु ते त्याला तुम्ही काय म्हणाल विद्युतदाब कोन डेल्टा किंवा फ्रिक्वेन्सी सोडून देईल तर या दोन गोष्टी थोड्या बदलासाठी पूर्णपणे डीकपल आहेत तर त्याच प्रमाणे तुमची सारखीच संकल्पना किंवा सारखेच तत्वज्ञान इथे वापरले आहे आणि नंतर भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण काय हे येईल सर्वसाधारण पडे काही हलवण्या पूर्वी कधीकधी आपण स्वयंचलित उत्पादन नियंत्रण अशी संज्ञा वापरतो प्रत्यक्षात मला हे काही कळले स्वयंचलित उत्पादन नियंत्रण प्रत्यक्षात भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण अधिक आर्थिक भार पाठवणे या बरोबर आहे तर आर्थिक भार पाठवणे हे नसेल तर स्वयंचलित उत्पादन नियंत्रण हे भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण बरोबर आहे कारण युक्ती अशी आहे की समजा तुमच्याकडे औष्णिक उपकरण आहे मी तुमचा औष्णिक एकक चा विचार करेल म्हणून शेवटच्या तुमच्या अभ्यासक्रमात ऊर्जा प्रणालीची इष्टतम काम करण्याचे प्रत्येक औष्णिक एकक आपण पाहिले आहे की प्रत्येक निर्मात्याची आपली किंमत वैशिष्ट्य असतात समजा आपण बोलूया तुमच्या भार ची मागणी 1000 मेगावॅट ते1100 मेगावॅट अचानक वाढली तर इथे 100 मेगावॅट भार मध्ये वाढ झाली आणि समजा ऊर्जा प्रणाली मध्ये तुमच्याकडे 4 किंवा 5 निर्माते आहेत आणि प्रत्येक निर्माता निर्मितीची किंमत वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत तर त्याप्रमाणे तुमच्याकडे तो 100 मेगावॅट भार तुम्ही पाहिला 5 एकक मध्ये अशाप्रकारे आहे की तुमची वापर किंमत कमी आहे तर याचा अर्थ आर्थिक भार त्याचे आगमन पाठवते त्यामुळे स्वयंचलित उत्पादन नियंत्रण बरोबर भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण अधिक तुमचा आर्थिक भार पाठवणे परंतु आर्थिक भार पाठवणे तेथे येणार नाही कारण ते तुमच्या या पूर्वीच्या अभ्यासक्रमात शिकलेले आहे आणि दुसरी गोष्ट की आर्थिक भार पाठवणे आणि स्वयंचलित उत्पादन नियंत्रण दोन्ही एकत्र केले आहे तर ते वर्ग अभ्यास असू शकत नाही तो मास्टर प्रबंध किंवा मास्टर अभ्यासक्रम असू शकतो तर आपण फक्त भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण घेऊ खूप धन्यवाद आम्ही पुन्हा येऊ